नमस्कार आपण आजच्या सेशनमध्ये सोर्स ट्रान्सफॉर्मेशन बद्दल चर्चा करणार आहोत सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचा आपल्याला काय अर्थ माहित आहे या आधीच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा सर्किटच्या सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन बद्दल चर्चा केली त्याचप्रमाणे आपण स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन बद्दल देखील चर्चा केली होती तेव्हा आपण असे पाहिले होते की या दोन टेक्निक द्वारे कोणतेही सर्किट आपण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतो सिरीज आणि पॅरललच्या बाबतीत आपण अशी चर्चा केली होती की जेव्हा सर्किट मधील घटक सिरीज किंवा पॅरलल पद्धतीने जोडलेले असतात तेव्हा व्होल्टेज डिव्हिजन किंवा करंट डिव्हिजन याचा वापर होतो त्याचप्रमाणे स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनच्या लेक्चरमध्ये आपण अशी चर्चा केली होती की जर सर्किट दिसायला अतिशय किचकट असेल आणि जर आपण पाहु शकलात की त्याठिकाणी स्टार किंवा डेल्टाचा नमुना आहे तर त्यानंतर आपण स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनचा प्रयत्न करू शकता आणि सर्किट सोपे करू शकता अशाप्रकारे मागील लेक्चरमध्ये आपण या दोन पद्धतींची चर्चा केली होती ज्यायोगे आपल्याला सर्किट सहज सोपे करता येऊ शकते त्याच पद्धतीने आज आपण सर्किटचे निराकरण करण्यासाठी आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन कशी मदत करू शकेल याबद्दल चर्चा करणार आहोत आणि ह्या विशिष्ट टेक्निकच्या मदतीने काही सर्किट्स सोडवणार आहोत म्हणून सोर्स ट्रान्सफॉर्मेशनला एक साधन म्हणून गृहीत धरले जाते की जे इक्विव्हॅलेन्स चे तत्व वापरते इक्विव्हॅलेन्सचा काय अर्थ होतो सर्वप्रथम आपण इक्विव्हॅलेन्ट सर्किट म्हणजे काय ते समजून घेऊया तर इक्विव्हॅलेन्ट सर्किट असे एक सर्किट ज्याच्या व्होल्टेज करंट कॅरेक्टरीस्टिक्स या मूळच्या सर्किटशी समसमान असतात त्यामुळे जेव्हा दोन सर्किट्स ची V I कॅरेक्टरीस्टिक्स सारखे असतात तेव्हा आपण म्हणू शकता की दोन्ही सर्किट्स ही एकमेकांशी इक्विव्हॅलेन्ट आहेत आणि सर्किटच्या ह्या प्रॉपर्टी ला इक्विव्हॅलेन्स असे म्हणतात सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय सोर्स ट्रान्सफॉर्मेशन ही व्होल्टेज सोर्स आणि त्याच्याबरोबर सीरिज मध्ये असणारा एक रेझीस्टर यांना बदलून त्या ठिकाणी एक करंट सोर्स आणि त्याच्याबरोबर पॅरललमध्ये असणारा एक रेझीस्टर दाखवण्याची प्रक्रिया आहे किंवा याच्या अगदी उलट एक करंट सोर्स आणि त्याच्याबरोबर पॅरललमध्ये असणारा एक रेझीस्टर यांना बदलून त्या ठिकाणी व्होल्टेज सोर्स आणि त्याच्याबरोबर सीरिजमध्ये असणारा एक रेझीस्टर दाखवण्याची प्रक्रिया आहे तर आपण हे कसे करणार चला आपण समजून घेऊया नोड व्होल्टेज किंवा मेश करंट मेथड यांच्या बाबतीत जी इक्वेशन्स आपल्याला मिळत होती ती केवळ सर्किटच्या तपासणीतूनच आपण केवळ सर्किट पाहत असून आणि प्रामुख्याने विविध मेश मध्ये मेश करंट लावून ओळखू शकत होतो आणि त्यानंतर मेश करंटची काय किंमत असेल ते पाहत होतो त्याचप्रमाणे नोड व्होल्टेज आपण एखाद्या नोडला काही व्होल्टेज नेमायचो आणि किरचॉफ व्होल्टेज आणि करंट लॉ वापरून नोड व्होल्टेजची किंमत शोधून काढण्याचा प्रयत्न करत होतो मुळात हेच आपण एकतर इंडिपेंडंट करंट किंवा इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्सच्या मदतीने किंवा डिपेंडंट करंट त्याचप्रमाणे इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्सच्या मदतीने काय ते करत होतो समजा आपल्याला आपल्या सर्व सर्किटचे ऍनालिसिस त्वरित करायचे असेल तर आपण त्यात व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन देखील आणू शकतो आपण आपल्या सर्किटला अतिशय जलद ऍनालाइज करू शकतो व्होल्टेज सोर्स आणि सिरीज मधील रेझीस्टरला करंट सोर्स आणि पॅरलल मधील रेझीस्टरने बदलू शकतो किंवा याच्या अगदी उलट देखील करू शकतो म्हणून जर आपण आकृती मधील टर्मिनल A आणि B दरम्यान पाहिलेत आपल्याकडे एक सिरीज रेझीस्टन्स R आणि एक व्होल्टेज सोर्स vs आता जोडलेले आहेत सोर्स ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक असे म्हणते की जर दोन्ही सर्किट मध्ये नोड A आणि नोड B साठी करंट होल्टेज रिलेशनशिप सारखी असेल याचा अर्थ त्यांना समान सर्किटने बदलता येईल एक करंट सोर्स आणि त्याच्या पॅरललमध्ये असणाऱ्या रेझीस्टन्स R ने आता पुढील प्रश्न असा असेल आपण आता is च्या टर्ममध्ये vs किंवा vs च्या टर्ममध्ये कसे काढू किंवा ह्या दोन रेझिस्टन्सना काय होईल ते दोन्ही सारखेच जातील की ते बदलतील त्यामुळे या विशिष्ट टेक्निकमध्ये आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेव्हा आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू त्यावेळी या अनेक सोर्सेस ची किंमत कशी बदलेल व्होल्टेज सोर्स ते करंट सोर्स असेही असू शकेल त्यानंतर आपल्याला करंट सोर्सची किंमत काढायला लागेल आणि करंट मधून व्होल्टेजमध्ये असेल तर व्होल्टेज सोर्सची इक्विव्हॅलेन्ट किंमत काढावी लागेल आणि त्यानंतर सिरीज किंवा पॅरलल मध्ये जोडले जाणारे रेझिस्टन्स त्यांची किंमत काय असेल ते देखील काढावे लागेल आता आपल्याला माहित आहे की ही दोन इक्विव्हॅलेन्ट आहेत हे दाखवणे अतिशय सोपे आहे आपण काय करू आपण प्रथम सोर्स टर्न ऑफ करू आणि टर्मिनल A B च्या ठिकाणी असणारा इक्विव्हॅलेन्ट रेझीस्टन्स आपण काढू त्यामुळे जर आपण या सोर्सचे हे सर्किट स्विचींग पाहिलेत याचा अर्थ सोर्सचे स्विचींग म्हणजे जर आपल्याकडे व्होल्टेज सोर्स असेल तर तो सरळ शॉर्टसर्किट कराल आणि जर आपल्याकडे करंट सोर्स असेल तर आपण त्याला ओपन सर्किट कराल त्यामुळे जर या शक्यते मध्ये आपण पाहिले आणि आपण टर्मिनल AB या ठिकाणी असणारा इक्विव्हॅलेन्ट रेझीस्टन्स काढण्याचा प्रयत्न कराल जेव्हा व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किटेड असेल तेव्हा आपण इक्विव्हॅलेन्ट रेझीस्टन्स R असलेला पहाल त्याचप्रमाणे करंट सोर्सच्या शक्यते मध्ये जर आपण करंट सोर्सला ओपन सर्किट केले म्हणजे सर्किट पासून खंडित केले तर पुन्हा इक्विव्हॅलेन्ट रेझीस्टन्स R असेल म्हणजे काय होईल जेव्हा आपण दोन्ही सर्किटचे ऍनालिसिस करतो तेव्हा टर्मिनल AB च्या ठिकाणी असणारा इक्विव्हॅलेन्ट रेझीस्टन्स R सारखाच राहतो तर आता या दोन्ही शक्यतामध्ये काय असेल जर आपण टर्मिनल AB ला शॉर्टसर्किट करत असाल तर टर्मिनल AB मधून वाहणारा शॉर्टसर्किट करंट काय असेल पुन्हा एकदा हे सर्किट पाहूया जे मागच्या वेळी होते तेच आहे मागे होते तेच आता आपल्याला पुन्हा पाहायचे आहे आता आपल्या गोष्ट करायची आहे ती म्हणजे ab ला शॉर्टसर्किट करायचे आहे आणि आपल्याला शॉर्टसर्किट करंट काढणे आवश्यक आहे समजा तो असेल isc तर त्या iscची किंमत काय असेल iscअसेल सरळ पणे vsR आता शक्यता मध्ये जर आपण a आणि b शॉर्टसर्किट करत असाल तर काय होईल शक्यता मध्ये हे दुर्लक्षित असेल त्यामुळे त्यामधील करंट iscअसेल त्यामुळे या ठिकाणी आपण त्याच सारख्या सर्किटने दाखवू उदाहरणार्थ या ठिकाणी आपण छोट्याशा फॉर्म मध्ये दाखवले आहे जसे की आपण त्याची चर्चा करताना पाहिले की इक्विव्हॅलेन्ट सर्किट अशाप्रकारे तयार केल्यामुळे त्याची प्रॉपर्टी सारखीच राहील याचा अर्थ असा होतो की दोन्ही शक्यता मध्ये शॉर्टसर्किट करंट सारखाच असला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल आपल्याला इथे मिळेल vsRis तर यामुळे आपल्याला एक कल्पना येईल की जेव्हा आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करायचे असते करंट सोर्स कशा प्रकारे व्होल्टेज सोर्सशी संबंधित असतो तर हे आपल्याला सर्किटच्या मदतीने मिळाले आणि आता जेव्हा आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करत आहोत तेव्हा व्होल्टेज आणि करंट सोर्सेस मधील हा संबंध आपण शोधून काढला तर आपल्याला व्होल्टेज रिलेशनशिप तसेच रेझिस्टन्स रिलेशनशिप देखील मिळाले रेझिस्टन्स रिलेशनशिपसाठी टर्मिनलच्या ठिकाणी आपल्याला इक्विव्हॅलेन्ट रेझिस्टन्स काढण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि करंट आणि व्होल्टेज सोर्स रिलेशनशिपसाठी आताच आपण पाहिले जेव्हा आपण a आणि b ला शॉर्टसर्किट करतो तेव्हा ह्या शॉर्टसर्किटेड टर्मिनल्स मधून प्रवाहित होणाऱ्या करंटची किंमत काय असेल आता शॉर्टसर्किटच्या ऐवजी जर आपल्याला विचारले तीच संकल्पना जर आपल्याला ओपन सर्किटने तपासून पाहायची असेल कारण कोणत्याही सर्किटची शॉर्टसर्किट आणि ओपन सर्किट ही दोन वैशिष्ट्ये असतात त्यामुळे ह्या ओपन सर्किटच्या शक्यते मध्ये काय होईल a आणि b च्या ठिकाणी ओपन सर्किट व्होल्टेज काय असेल a आणि b च्या ठिकाणी ओपन सर्किट व्होल्टेज असेल vs त्याचप्रमाणे या ठिकाणी या शक्यतेमध्ये ओपन सर्किट व्होल्टेज काय असेल ओपन सर्किट व्होल्टेज असेल isR आता प्रॉपर्टी नुसार जर आपण पाहिलेत की दोन्ही सर्किट्स इक्विव्हॅलेन्ट समान आहेत आपले voc पहिल्या आणि दुसर्या सर्किटसाठी देखील सारखेच असायला हवे आपल्याला vs मिळेल खरंतर isR त्यामुळे आधी मिळाल्याप्रमाणे ही तीच गोष्ट आहे ती म्हणजे isvsR आपण पुन्हा एकदा उलट तपासून पाहू शकता की हे शॉर्टसर्किट वैशिष्ट्य आहे किंवा ओपन सर्किट वैशिष्ट्य आहे ही सर्किट्स समान आहे कारण त्या दोन्हीचे आऊटपुट्स सारखेच आहेत त्यामुळे आता या दोन्ही समान सर्किट्स मध्ये व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स मधील संबंध काढलेले आहेत आपण याचे तात्पर्य काढू शकतो व्होल्टेज सोर्सेस आणि करंट सोर्सेस मधील संबंध अशा प्रकारे असेलvsisR or isvsR आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशन डिपेंडंट सोर्सेसवर देखील आपण वापरू शकतो ते डिपेंडंट व्होल्टेज सोर्स किंवा डिपेंडंट करंट सोर्स असू शकतात परंतु आपल्याला अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागेल कारण काही वेगळ्या घटकामुळे असणारे कोणतेही व्होल्टेज किंवा करंट व्हेरिएबल मधून येणारे अनेक सोर्सेसची डीपेंडन्सी असेल ह्या डीपेंडन्सी मुळे आपल्याला ह्या सोर्स ट्रान्सफॉर्मेशनला कसे हाताळायचे याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक राहावे लागेल जेव्हा आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि आपण रेझिस्टन्सच्या फ्लो वरील डीपेंडन्सी पाहतो तो विशिष्ट रेझिस्टन्स सोर्स ट्रान्सफॉर्मेशनसाठी गृहीत धरला जाऊ शकत नाही तर हे काहीसे असेल की ज्याच्याबद्दल आपण आता काळजीपूर्वक असायला हवे आता हे खालील सर्किट आपण पाहूया ज्या पद्धतीने मागील शक्यता पाहिली या शक्यते मध्ये देखील आपण रिलेशनशिप प्रस्थापित करू शकतो की जर व्होल्टेज सोर्स हा रेझिस्टन्स R बरोबर सीरिज मध्ये असेल तो त्याला समान असणारा करंट सोर्स आणि त्याच्याशी जोडलेला समांतर रेझिस्टन्स R अशाप्रकारे दाखवू शकतो या शक्यतेमध्ये व्होल्टेज सोर्स हा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स असेल त्याचप्रमाणे करंट सोर्स देखील डिपेंडंट करंट सोर्स असेल आणि या दोघांमधील संबंध अशाप्रकारे प्रस्थापित केले जायला हवेत ज्यायोगे त्या सोर्सेसची डीपेंडन्सी तशीच राहील स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन हे सर्किटच्या उर्वरित भागावर परिणाम करत नाही त्यामुळे आपण सर्किटच्या एका विशिष्ट विभागावर त्याचा वापर करायचा परंतु त्याचा परिणाम उर्वरित सर्किटवर होणार नाही त्यामुळे जेव्हा लागू शकेल तेव्हा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन हे अत्यंत शक्तिशाली साधन आहे जायोगे सर्किट हाताळणीद्वारे सर्किटचे ऍनालिसिस सहज होते त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करण्याची शक्यता दिसेल तिथे वापर करा आणि सर्किट सोपे करा आता आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन हाताळतांना दोन मुद्दे लक्षात ठेवावे लागतील ते काय आहेत प्रथम मुद्दा असा की करंट सोर्सची दिशा ही व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलच्या दिशेने असते जेव्हा व्होल्टेज सोर्सच्या शक्यते मध्ये R ची किंमत शून्य असते तेव्हा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन उपयोगात येऊ शकत नाही म्हणून जर आपण R शून्य घेतला तर तो आयडियल व्होल्टेज सोर्स असेल आणि जर आपण R इन्फिनिटी घेतो तेव्हा आयडियल करंट सोर्स असेल म्हणून आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल करंट सोर्स हे व्होल्टेज ते करंट किंवा करंट ते व्होल्टेज असे आपण बदलू शकत नाही त्यामुळे जेव्हा आपण व्होल्टेज सोर्स ट्रान्सफॉर्मेशन किंवा करंट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करत असतो तेव्हा ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण जेव्हा आपल्याकडे आयडियल करंट सोर्स असेल आपण त्याच्या ऐवजी कोणताही फायनाईट व्होल्टेज सोर्स तिथे ठेवू शकत नाही त्यामुळे जेव्हा व्होल्टेज आणि करंट सोर्सेस आयडियल असतात तेव्हा हे लागू पडत नाही आता आपण एक उदाहरण घेऊया ज्यामुळे आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशनची संकल्पना समजणे सोपे जाईल आता समजा हे सर्किट असे दिलेले आहे आणि आपल्याला 8 ओहमच्या ठिकाणी असलेले व्होल्टेज v0काढायला सांगितले असेल हे आता आपण कसे सोडवाल आता हा भाग आपण पाहू या असे आपण म्हणूया की हा आहे टर्मिनल A आणि हा टर्मिनल B आणि ह्या टर्मिनलच्या डाव्या बाजूला आहे एक करंट सोर्स आणि त्याच्या पॅरलल तिथे एक रेझिस्टन्स आहे त्यामुळे आपण मागे चर्चा केल्याप्रमाणेच आहे की हा आहे एक करंट सोर्स की ज्याच्या पॅरलल एक रेझिस्टन्स आहे त्यामुळे त्यांना आपण व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या सिरीजमध्ये असलेला एक रेझिस्टन्स अशाप्रकारे बदलू शकतो तर इथे आपण ज्याची चर्चा केली ती आहे vsisR याची किंमत त्यामुळे हा होईल 12 व्होल्ट आता आपल्याला व्होल्टेज ची किंमत मिळाली त्याची पोलॅरिटी काय असेल कारण करंटची दिशा वरून खाली अशी आहे त्यामुळे आपली पोलॅरिटी आता प्लस असेल रेझिस्टन्सची किंमत काय असेल रेझिस्टन्सची किंमत सारखीच राहील परंतु आता तो सिरीज मध्ये असेल त्यामुळे ab च्या ठिकाणी आपले अपडेटेड सर्किट असे असेल आता आपण पुढे सहजपणे पाहू शकाल 4 ओहम आणि 2 ओहम रेझिस्टन्स सिरीज मध्ये आहेत त्यामुळे त्या दोघांना एकत्र घेऊ शकता आणि आपल्याला असे सर्किट मिळेल ज्या ठिकाणी आपल्याकडे व्होल्टेज सोर्स हा 6 ओहम रेझिस्टन्सच्या बरोबर सीरिजमध्ये असेल आणि त्यानंतर आपल्याकडे आहे 8 ओहम रेझिस्टन्स त्यामुळे आता आपल्याला त्याच्या दोन टोकांमधील व्होल्टेज काढायला लागेल आणि त्यानंतर उर्वरित सर्किट तर तो असेल 3 ओहम रेझिस्टन्स आणि करंट सोर्स 4 एंपियर आता जर आपण पाहिले तर हे एक पुन्हा इथे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते करंट सोर्स मध्ये कारण या ठिकाणी एक 12 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स 6 ओहम रेझिस्टन्स बरोबर सिरीज मध्ये आहे तर इथे आपण काय करू शकतो व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये ट्रान्सफॉर्म करू त्यामुळे त्याचा इक्विव्हॅलेन्ट करंट 2 एंपियर असेल आणि त्याबरोबर त्याच्याशी पॅरलल असा रेझिस्टन्स 6 ओहम असेल तर आता यापासून आपल्याला अपडेटेड सर्किट मिळाले आहे आपण हे सर्किट जर पाहिले तर आपल्याला अगदी सहजतेने दिसेल की इथे दोन करंट सोर्सेस पॅरलल आहेत आणि 3 रेझिस्टन्स पॅरलल आहेत त्यामुळे आपण हे दोन करंट सोर्सेस एकत्र घेऊ शकतो आणि हे दोन रेजिस्टन्स देखील एकत्र घेऊ शकतो हा तिसरा रेझिस्टन्स वगळून म्हणजे तसाच ठेवून कारण त्या 8 ओहम रेझिस्टन्सच्या ठिकाणचे व्होल्टेज आपल्याला काढायचे गरज आहे तर आता काय होईल इथे जर हे दोन करंट सोर्सेस 2 एम्पिअर आणि 4 एम्पिअर यांना एकत्र केल्यानंतर शेवटी आपल्याला 2 एंपियर करंट सोर्स मिळेल आणि जर आपण 6 ओहम आणि 3 ओहम रेझिस्टन्स एकत्र घेतले तर शेवटी आपल्याला 2 ओहम रेझिस्टन्स मिळेल आपल्याला शेवटी एक अतिशय साधे सर्किट मिळेल जिथे आपल्याकडे 2 एंपियर करंट सोर्स आणि 2 ओहम रेझिस्टन्स पॅरलल मध्ये असेल आणि त्या ठिकाणी 8 ओहम रेझिस्टन्स असेल ज्याच्या ठिकाणचे व्होल्टेज v0 काढायचं आहे त्यामुळे आपण फक्त साधे करंट डिव्हिजन वापरून आपल्याला 8 ओहम रेझिस्टन्स मधून प्रवाहित होणारा करंट मिळेल 0 4 एंपियर आणि त्यानंतर व्होल्टेज v0म्हणजे 8 गुणिले 8 ओहम रेझिस्टन्स मधून प्रवाहित होणारा करंट 0 4 एंपियर असेल आणि आपल्याला 3 2 व्होल्ट मिळेल त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की या ठिकाणचे व्होल्टेज देखील सारखेच असेल कारण त्या दोघांना आपण एकत्र करू शकतो आणि व्होल्टेज v0देखील काढू शकतो त्यामुळे या दोन्ही शक्यता मध्ये आपल्याला सारखेच व्होल्टेज मिळेल आता आधीपेक्षा थोडेसे किचकट असे एक सर्किट आपण पाहूया जिथे आपल्याकडे एक डिपेंडंट सोर्स आहे ह्या शक्यते मध्ये आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन कसे वापरायचे तर आपण सर्किटच्या ह्या विशिष्ट भागाकडे पाहाल जर आपण म्हणाल हा टर्मिनल a आहे आणि हा टर्मिनल b इथे आपण पाहू शकाल याठिकाणी एक करंट सोर्स एका 4 ओहम रेझीस्टन्स बरोबर पॅरलल आहे त्यामुळे त्याला इक्विव्हॅलेन्ट अशा व्होल्टेज सोर्स vxआणि त्याच्या सीरिज मध्ये असणाऱ्या 4 ओहम रेझीस्टन्स मध्ये बदलता येईल म्हणून जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 4 ओहम रेझीस्टन्सच्या सीरिजमध्ये असलेल्या व्होल्टेज सोर्स vx ची किंमत मिळेल आणि आपल्याला 2 ओहम रेझीस्टन्स या ठिकाणी असलेले व्होल्टेज vx काढावे लागेल आता vx या ठिकाणचे व्होल्टेज हे व्होल्टेज सोर्सच्या किमतीवर अवलंबून आहे 2 ओहम रेझिस्टन्स च्या ठिकाणच्या व्होल्टेजवर अवलंबून आहे त्यामुळे आपण हे कोणत्याही प्रकारच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरू शकणार नाही या सर्किटमध्ये त्याला आपल्याला असेच ठेवावे लागेल आणि उरलेली इतर ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो आता जर आपण हा विशिष्ट भाग पाहिलात हा पुन्हा व्होल्टेज सोर्स मध्ये कन्व्हर्ट करता येऊ शकतो तर आपल्याला काय मिळेल 3 व्होल्ट हे 1 ओहम बरोबर सीरिज मध्ये मिळेल कारण तीन एंपियर हा R बरोबर पॅरलल असेल जर आपण या दोघांना एकत्र केले तरीही व्होल्टेज बदलणार नाही कारण त्या दोघांचेही व्होल्टेज सामायिक आहे कारण जर आपण 2 ओहमच्या ठिकाणी व्होल्टेज पाहिले तर ह्या शक्यते मध्ये जरी आपण त्यांना एकत्र क्लब केले तरी व्होल्टेज सारखेच राहील त्यामुळे आपल्याला vx सारखेच ठेवावे लागेल आणि 2 ओहम ला तसेच ठेवण्याऐवजी त्या दोघांना एकत्र करावे लागेल त्यामुळे आपल्याला संकल्पना समजणे सोपे जाईल कारण आता या ठिकाणी आपल्याकडे दोन्ही रेझीस्टन्स पॅरलल आहेत आपण त्या दोघांना एकत्र करू परंतु आपल्याला माहित आहे की व्होल्टेज सारखेच राहील त्या कारणाने असे करणे आपल्यासाठी ठीक आहे रेझीस्टन्सचे ते विशिष्ट कॉम्बिनेशन त्यामुळे आता आपल्याकडे 1 ओहम रेझीस्टन्स सारखा आणि एक 3 एंपियर करंट सोर्स आहे त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो तर हा 2 ओहम आता 1 ओहम झाल्याकारणाने शेवटी आपण त्याला एकत्र करत असल्यामुळे त्यानंतर 3 एंपियर पॅरलल आहे तर आपल्याला कशा प्रकारचे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मिळेल आपल्याला 3 व्होल्ट 1 ओहम रेझीस्टन्स बरोबर सीरिजमध्ये मिळेल आणि त्यानंतर आपल्याकडे तेच समान vx असेल की जे आपल्याला काढण्याची आवश्यकता आहे आणि त्यानंतर आपल्याकडे 4 ओहम vx बरोबर सीरिजमध्ये आहेत आणि त्यानंतर 18 व्होल्ट आपल्याकडे या सर्किटमध्ये आहेत आता जसे आपण चर्चा करू vx अजून तसाच आहे की जो प्रश्न आहे की आपल्याला vx ची किंमत मिळवायची आहे तर आता आपण या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल काय करायला हवे आपल्याला मेश ऍनालिसिसचा उपयोग करावा लागेल आणि या मोठ्या लूप च्या ठिकाणी किरचॉफ व्होल्टेज लॉ वापरावा लागेल आपल्याला काय मिळेल 35ivx180 आता इथे प्रश्न असा आहे की आपल्याकडे या ठिकाणी 2 अज्ञात व्हेरिएबल्स आहेत आणि इक्वेशन मात्र आपल्याकडे एकच आहे त्यामुळे आता दुसरे इक्वेशन आपल्याला कुठे मिळेल जर आपण ab ह्या दोन टर्मिनल्सच्या ठिकाणचे व्होल्टेज पाहिलेत समजा vx ची किंमत काय असेल vxकाही नसेल परंतु आपल्याला माहीत आहे की ह्या 1 ओहम मधून प्रवाहित होणारा करंट आहे i की जो आपण पहिल्या लूप मधील कॅल्क्युलेशन मध्ये गृहीत धरलेला होता आपण म्हणू शकतो vx3 i त्यामुळे अशाच प्रकारे आपण vx3 i मोजलेले आहे आता ही किंमत आपण वरील इक्वेशन मध्ये घालून आणि सोडवल्यानंतर आपल्याला करंटची किंमत पुढीलप्रमाणे मिळेल 155i3 i0⇒i 4 5 A vx3 i7 5 V आता काही कळीचे मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील ते असे की प्रॅक्टिकल सोर्स साठी हे विशिष्ट पैलू डोक्यात ठेवून सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरले गेले पाहिजे प्रथम असा की जेव्हा आपण व्होल्टेज सोर्स ट्रान्सफॉर्म करतो तेव्हा त्या सोर्सेस बद्दल आपल्याला खात्री हवी की ते सोर्सेस खरंतर त्या गृहीत धरलेल्या रेझीस्टर बरोबर सिरीज मध्ये आहेत म्हणून जर आपण हे खाली दिलेले सर्किट पाहिलेत तर हे व्होल्टेज सोर्स आणि त्याच्याबरोबर सीरिज मध्ये असलेल्या 10 ओहम रेझीस्टन्सच्या सोर्स ट्रान्सफॉर्मेशनसाठी अगदी अचूक व्हॅलिड आहे तर आपण याचा वापर करू शकता परंतु आपण हेच सारखे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन लावू शकत नाही पुढील दोन घटकांच्या गृहितकामध्ये जसे की 60 व्होल्ट आणि 30 ओहम कारण हा 30 ओहम 60 व्होल्ट सोर्सच्या बरोबर सिरीज मध्ये नाही म्हणून हे असे काहीसे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागेल की सोर्स ट्रान्सफॉर्मेशनसाठी योग्य व्हेरिएबल कसा निवडायचा आणि जेव्हा आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा कधीकधी अगदी सामान्य चूक होत असते आता पुढे त्याच पद्धतीने हे आहे जेव्हा आपण करंट ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा ही आपल्याला खात्री हवी की करंट सोर्सच्या पॅरलल कमीत कमी एक तरी रेझीस्टन्स असेल जर आपल्याला खात्री नसेल की हे सर्किट कसे दिसेल तर आपण सर्किट मध्ये थोडाफार बदल करू शकता इथे दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकता 1 एंपियर करंट सोर्स हा 3 ओहम रेझीस्टन्स बरोबर पॅरलल आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे सर्किट पुन्हा काढू शकता त्यामुळे आपण अगदी सहजतेने पाहू शकाल की 1 एंपियर करंट सोर्स हा 3 ओहम रेझीस्टन्स बरोबर पॅरलल आहे आणि म्हणून जेव्हा आपल्याला खात्री वाटेल तेव्हा आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरा आणि किंमत मिळवा तर येथे आपल्याला काय मिळाले आता आपल्याला 3 व्होल्टेज सोर्सेस 3 ओहम रेझिस्टन्स सोबत सीरिज मध्ये मिळाले हा रेझिस्टन्स आपण एकतर व्होल्टेज सोर्सच्या वर ठेवू शकता किंवा व्होल्टेज सोर्सच्या खाली ठेवू शकता त्याला जागेच्या संदर्भात कोणतेही महत्त्व असणार नाही त्यामुळे दोन्ही पद्धतीने सारखेच असेल एकतर तुम्ही वर किंवा खाली ठेवा फक्त एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे करंटची दिशाच आपल्याला कल्पना देईल की व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी कशा पद्धतीने मिळू शकेल आता सारांश म्हणून आपण काय म्हणू शकतो तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचे सामायिक ध्येय असे की सर्किटचा शेवट एकतर सर्व करंट सोर्सेसने युक्त किंवा सर्व व्होल्टेज सोर्सेसने युक्त करावा कारण त्यामुळे आपण अतिशय सहजतेने नोड किंवा मेश ऍनालिसिसचा वापर करू शकतो सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या पुनरावृत्तीचा उपयोग अखेरीस रेझीस्टर्स आणि सोर्सेस एकत्र येऊन सर्किट सहजपणे सोडवण्यासाठी करता येऊ शकतो आपण असे पाहिले की सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या दरम्यान रेझीस्टरची किंमत बदलत नाही तथापि हा तोच रेझीस्टर नसतो म्हणजे मूळचा रेझीस्टर ज्याच्याशी करंट किंवा व्होल्टेज जोडलेले असतात तो कायमचा हरवलेला असतो याचा अर्थ असा की जे ट्रान्सफॉर्मेशन आपण करत आहात तोच 3 ओहम रेझीस्टन्स आपल्याला सारखे तेच आउटपुट देणार नाही आता याचा अर्थ 3 ओहम रेझीस्टन्सची जागा बदललेली आहे त्यामुळे अशाप्रकारे आपण म्हणू शकता की रेझीस्टरची किंमत तीच असली तरीही त्याचे असोसिएशन संपूर्णपणे हरवले याचा अर्थ जोपर्यंत आपण पुन्हा पूर्वस्थितीवर मागे मूळच्या फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत रेझीस्टर ते आउटपुट पुन्हा मिळवू शकणार नाही त्यामुळे जरी रेझीस्टरची किंमत तीच असेल परंतु त्याचे असोसिएशन बदललेले आहे आता व्होल्टेज किंवा करंटशी संलग्न असा विशिष्ट रेझिस्टर हा नियंत्रण करणारा व्हेरिएबल म्हणून वापरतात त्यानंतर काय होते तर अशा केस मध्ये तो कोणत्याही प्रकारच्या सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वापरला जाऊ नये म्हणून आपला मूळचा रेझिस्टर तसाच ठेवला पाहिजे त्यामुळे शेवटच्या सर्किट मध्ये जेव्हा आपण व्होल्टेज किंवा करंटशी संबंधित माहिती प्रक्रिया करतो आणि व्हेरिएबल ची किंमत काढण्याचा प्रयत्न करतो डिपेंडंट सोर्स पॅरामिटर ला अजिबात हात लावत नाही त्यामुळे सामान्यतः काय होते तर आपण जेव्हा डिपेंडंट होल्टेज किंवा करंट सोर्सेस पाहतो तेव्हा काही विशिष्ट रेजिस्टन्स मधून प्रवाहित होणारी करंटची किंमत किंवा त्या ठिकाणचे होल्टेज हे सोर्सच्या किमतीवर त्याच्या पॅरामिटर्सवर अवलंबून असते त्यामुळे आपण त्या पॅरामीटर्स ना हात न लावण्याचा प्रयत्न करूया कोणत्याही विशिष्ट घटकाशी संबंधित व्होल्टेज किंवा करंट हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे त्या घटकांचा कोणत्याही सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये समावेश करू नये त्यामुळे जरी समजा त्या ठिकाणी कोणताही डिपेंडंट व्होल्टेज किंवा करंट सोर्स नसेल परंतु आपल्याला त्या घटकाच्या ठिकाणी असलेले व्होल्टेज किंवा त्यातून प्रवाहित होणारा करंट काढायचा असेल तर तो घटक कोणत्याही सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळी आपण वापरणार नाही आता ह्या सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळी करंट सोर्सचे डोके ते म्हणजे त्याचा बाण व्होल्टेज सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला दर्शवतो तर जेव्हा आपण करंट ते व्होल्टेज सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करत असू तेव्हा रेझीस्टर त्या घटकाच्या नेहमी पॅरलल असेल आणि आणि जेव्हा आपण व्होल्टेज सोर्स ते करंट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करत असू तेव्हा हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवले पाहिजे या सर्व गोष्टी आपण चर्चा केली तर सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजेत जेव्हा आपण व्होल्टेज किंवा करंट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करतो तर याच बरोबर आता आपण आजचे सेशन संपवूया आणि पुढील सेशन मध्ये सर्किटच्या आणखी काही एक्सायटिंग संकल्पनांबद्दल चर्चा करूया